आत्तापर्यंत आम्ही कॅपेसिटर फिल्टर सर्किटसह रेक्टिफायर सर्किटचा अभ्यास केला आहे आम्ही त्याचे वेव्ह फॉर्म पाहिले आहेत आम्ही रेक्टिफायर कॅपेसिटर फिल्टर सर्किटचे सिमुलेशन कसे करायचे ते शिकले आहे आता आपल्याला एक महत्त्वाची क्रिया करायची आहे जी कंपोनेंट्स ची रचना आहे तुमच्याकडे फक्त दोन प्रकारचे कंपोनेंट्स आहेत एक म्हणजे डायोड रेक्टिफायर डायोड आणि दुसरा कॅपेसिटर तर हे दोन घटक तुम्हाला असे रेट करावे लागतील की ते इलेक्ट्रिकल् स्ट्रेस आणि थर्मल स्ट्रेस हाताळण्यास सक्षम असतील या अभ्यासक्रमात आम्ही इलेक्ट्रिकल् स्ट्रेस यांसारख्या करंट आणि व्होल्टेज स्ट्रेस च्या रेटिंगबद्दल चर्चा करू तथापि थर्मल स्ट्रेस गणना हा स्वतःच दुसरा अभ्यासक्रम असेल त्यामुळे थर्मल स्ट्रेस साठी कंपोनेंट्स ची गणना करणे आणि रेट करणे या अभ्यासक्रमाशी संबंधित आहे आणखी एक मुद्दा आहे जो तुम्ही सर्किट्स डिझाईन करत असताना देखील आहे जो जीवनासाठी डिझाइन करण्यासाठी आहे अयशस्वी होण्यासाठी दिलेल्या mttf मीन वेळेसाठी डिझाइन करणे देखील हे कार्यक्षेत्राबाहेर आहे तथापि हे लक्षात ठेवा की हे पैलू आहेत जे आपण व्यावहारिक सर्किट डिझाइन करताना विचारात घेतले पाहिजेत या कोर्समध्ये आता आपण येथे इलेक्ट्रिकल् स्ट्रेस हाताळण्यासाठी डिझाइन कसे करावे ते पाहू आपण आता व्हाईट बोर्डवर परत आलो आहोत जिथे आमच्याकडे वेव्ह फॉर्म आहेत जे आपण पूर्वी पाहिले होते हे रिपल Vc असलेले आउटपुट व्होल्टेज वेव्ह फॉर्म आहे ज्याला आपण Vc म्हणतो ते कॅपेसिटन्स ओलांडून आउटपुट व्होल्टेज वेव्ह फॉर्म आहे Io हे आउटपुट करंट आहे जे आपण करंट चे एव्हरेज मूल्य दाखवले आहे ते एक लहान रिपल असतील ज्याचा आकार DC सारखाच असेल R ने भागलेला असेल हे हिरव्या रिपल चे रूप म्हणजे रेक्टिफायरच्या बाहेरच्या करंट चे आहे आम्ही पाहिले आणि आम्हाला आणखी काही पॅरामीटर्स परिभाषित करणे आवश्यक आहे जे आपण करू आता कॅपेसिटन्स आणि डायोड रेटिंगच्या मूल्यांची गणना करण्यासाठी आता आपल्याला माहित आहे की हा फुल सायनसॉइडचा हाफ वेव्ह आकार आहे तर यास pi चा कोन असणे आवश्यक आहे लक्षात ठेवा की हे संपूर्ण 2ᴨ आहे आणि हे जास्त आहे ᴨ म्हणजे T2 पिरेड 2 नंतर दुसरा पॅरामीटर जो डायोड ज्या कालावधीसाठी चालवतो तो कंडक्शन पिरेड परिभाषित करू आणि आपण त्याला α असे नाव देऊ अर्थात या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत ᴨ पुन्हा प्रत्येक सायकल ची पुनरावृत्ती होते परिभाषित करण्यासाठी आणखी एक व्हेरिएबल म्हणजे पीक टू पीक रिपल तर हा आउटपुट व्होल्टेजचा पीक टू पीक स्प्रिंग आहे आणि म्हणून आपण त्याला पीक टू पीक रिपल म्हणू शकतो ही व्याख्या Im म्हणजे रेक्टिफायरमधून वाहणारा पीक करंट आहे आपण सामान्यत जेव्हा आपण कंपोनेंट्स चे रेटिंग किंवा डिझाइन करत असतो तेव्हा या प्रवाहाचे स्वरूप अचूकपणे मोजण्याचा प्रयत्न करून आपल्याला फारसे काही मिळत नाही कारण आपल्याला तरीही काही सुरक्षितता कंपोनेंट्स देणे आवश्यक आहे आणि आपण सामान्यत डिव्हाइसेसना जास्त रेटिंग देऊ जर तुम्ही या आयताकृती हिरव्या आयताकृती बॉक्सचा विचार केला तर जर सध्याच्या रिपल चा आकार असा असेल तर जर तुम्ही या फ्लॅट टॉप असलेल्या हिरव्या आयताकृती बॉक्ससाठी कंपोनेंट्स ची रचना केली तर निश्चितपणे ते कॅपेसिटर फिल्टर रेक्टिफायर मधून बाहेर पडताना आतील आकाराच्या पल्स ला हाताळेल त्यामुळे सामान्यत डिझाइन प्रॅक्टिसमध्ये आपण काय करतो ते आम्ही येथे अभियांत्रिकी निर्णय वापरतो आणि असे म्हणतो की डिव्हाइसेसना रेटिंग देण्यासाठी आपण हे फ्लॅट टॉप पूर्ण फ्लॅट टॉप आयताकृती पल्स हाताळण्यासाठी डिव्हाइस डिझाइन करू आणि त्यासाठी डिझाइन करणे खूप सोपे आहे आणि आपण डिझाइन केल्यास त्यासाठी तो करंट चा हा आकार निश्चितपणे हाताळेल तर आपण तेच करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा सध्याचा वेव्ह आकार आहे जो आपण कोणत्याही विश्लेषणासाठी नाही तर केवळ डिझाइनच्या उद्देशाने डिझाइनसाठी गृहीत धरू आता आपण Vo नावाचे आणखी 1 व्हेरिएबल परिभाषित करू Vo हे प्रत्यक्षात आउटपुट व्होल्टेज Vc चे एव्हरेज मूल्य आहे जे तुम्ही कॅपेसिटन्स नोड वर पाहता तर जर हे पीक मूल्य असेल आणि हे रिपल्स चे एव्हरेज मूल्य असेल आणि हे 2 ने भागले तर एव्हरेज मूल्य Vo असेल तर येथे दिलेले व्होल्टेजचे एव्हरेज मूल्य हे करंटचे एव्हरेज मूल्य असेल आणखी दोन व्हेरिएबल्स जे कॅपॅसिटर Vm1 घेईल आणि किमान मूल्य स्थिर स्थितीत Vm2 ला डिस्चार्ज करेल असे सर्वोच्च मूल्य आहे तर या व्हेरिएबल्स च्या व्याख्यांचा वापर करून आपण आता कॅपॅसिटन्सचे मूल्य काय असेल आणि डायोड्समधून वाहणाऱ्या करंटचे मूल्य काय असेल याची गणना करू आता समीकरण लिहिण्यासाठी माझ्यासाठी लेखन बोर्ड वापरणे चांगले आहे म्हणून मी लेखन मंडळाकडे जाईन आणि समीकरणे लिहायला सुरुवात करेन की तुम्ही माझे अनुसरण करण्यास सक्षम व्हाल तर माझ्याकडे सर्व पॅरामीटर्सच्या नावासह समान वेव्ह फॉर्म आकृती माझ्याकडे आहे आणि आपण समीकरण डिझाइन समीकरणे लिहिण्यासाठी याचा वापर करू आता प्रथम कॅपेसिटन्सचे मूल्य मोजू तुम्हाला डिझाईनच्या उद्देशाने काय दिले आहे ते लिहूया विशिष्टता तर तुम्हाला दिलेले स्पेक खालीलप्रमाणे आहेत तपशील तुम्हाला दिलेल्या गोष्टींपैकी एक Vo चे मूल्य काय आहे रिपल स्पेक हे तुम्हाला दिले जाईल हे तुम्हाला पीक टू पीक रिपल व्हेरिएशन डेल्टा Vr म्हणून दिले जाईल जसे की आपण नंतर चिन्हांकित केले आहे आणखी काय दिले जाईल तुमच्याकडे पॉवर Po आउटपुट पॉवर असेल आमच्याकडे इनपुट स्पेक देखील आहे आता इनपुट व्होल्टेजचे दोन भाग आहेत एक म्हणजे तुमच्याकडे कदाचित 230 व्होल्ट RMS सारखे काहीतरी असेल ज्याचा अर्थ 230 रूट 2 पीक आहे हे तुमचे V m असेल पण फक्त तेच नाही तुमचा इनपुट व्होल्टेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्विंग होईल वजा 180 डिग्री 180 व्होल्ट ते 270 व्होल्ट त्यामुळे अधिक 20 टक्के 30 टक्के अशा प्रकारचे स्विंग तुम्हाला वास्तविक व्होल्टेजमध्ये आढळतील म्हणून आपण इनपुट व्होल्टेज टॉलरन्स देखील निर्दिष्ट केली पाहिजे

तर हे साधारणपणे तुमच्या नाममात्र मूल्याच्या 10 टक्के किंवा 15 टक्के दिले जाते तर ते बदलेल 230 व्होल्ट RMS च्या 10 ते 230 व्होल्ट RMS च्या 10 याचा अर्थ 230 व्होल्ट 23 व्होल्ट टॉलरन्स त्यामुळे ही टॉलरन्स द्यायला हवी तर आपण याला भिन्नता आणि नंतर टक्के असे म्हणतो अर्थात आपल्याकडे फ्रिक्वेन्सी असणे आवश्यक आहे फ्रिक्वेन्सी पुरवठा फ्रिक्वेन्सी ज्ञात आहे की ती नेहमी आपल्या देशात किमान 50 हर्ट्ज असते त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही तर हे स्पेक्स तुम्हाला दिलेले आहेत हे स्पेक्स तुमच्याकडे आहेत ते स्पेक्स वापरून आपण आता कॅपेसिटन्स c च्या मूल्यावर पोहोचलो आहोत जे आपले पहिले काम आहे आपण या पॉईंट पासून सुरुवात करू या या पॉईंट वर काय घडत आहे ते पाहूया किंवा आपण या पॉईंट शी संबंधित बिंदू येथे खाली येऊ या कॅपेसिटरमध्ये अर्धा CVm1 स्क्वेअर एनर्जी आहे आणि इथून इथपर्यंत डायोड बंद आहेत त्याचप्रमाणे इथून इथपर्यंत येथे डायोड बंद आहेत कॅपेसिटन्स फक्त लोडमध्ये डिस्चार्ज करण्याचे काम करत आहे त्यामुळे इथून इथपर्यंत ते इतर कोठेही लोडमध्ये सोडले गेले नाही आणि ते अर्ध्या CVm2 स्क्वेअरच्या एनर्जी कमी एनर्जी पातळीपर्यंत पोहोचले आहे मग इथून इथपर्यंत या सगळ्या एनर्जी चं काय झालं तो लोड वर गेला आहे तर हा आमचा प्रारंभिक पॉईंट आहे जो आपण वापरू तर मला चिन्ह लिहू द्या येथे ते ½ CV2m1 आहे आणि येथे ते ½CV2m2 आहे काय फरक आहे तर ½ CV2m1 ½ CV2m2 लोडवर जातो आणि ते प्रत्यक्षात पूर्ण ᴨ पिरेड साठी नाही ते ᴨ α पिरेड साठी आहे तर काही पिरेड साठी pi मायनस अल्फा कॅपेसिटर फक्त लोडवर डिस्चार्ज करतात म्हणून ᴨ αᴨ च्या ड्युटी रेशो सह पॉवरची रक्कम टाकली जात आहे त्यामुळे त्या काळात VoIo तेवढी पावर T2 पिरेड साठी आणि काही पिरेड साठी टाकली जात आहे तर जर तुम्ही हे समीकरण पाहिलात तर pi मायनस अल्फा बाय pi मधील T2 हा Po मध्ये वेटेड पिरेड आहे पॉवर आउटपुट तर ही प्रत्यक्षात एनर्जी आहे वॅट्स इन टाइम वॅट सेकंद तर ती एनर्जी आहे जी तुम्ही येथे पाहत आहात ती एनर्जी ½ V ½ CV2m1 स्क्वेअर मायनस ½ CV2m2 स्क्वेअर जी लोडमध्ये टाकली आहे तर आपण हे ½ जे ᴨ αᴨ Po by 2f आहे सोपे करूया f ही फ्रिक्वेन्सी आहे आता ती C Vm1 Vm22 मध्ये विभाजित केली जाऊ शकते तर हे प्रत्यक्षात ab वरून a2 आहे आता हे काही नाही परंतु मी ही स्क्रीन वर हलवू हे काहीही नाही तर Vo एव्हरेज मूल्य हे काही नाही तर डेल्टा Vr म्हणून आमच्याकडे C ᴨ αᴨ Po 2 f Vo∆Vr भाजकात येत आहे परंतु Po स्वतः VoIo आहे त्यामुळे Vo रद्द होईल आणि म्हणून तुम्ही C चे मूल्य ᴨ αᴨ Io 2f∆Vr म्हणून लिहू शकता तर हे मिळवण्यासाठी तुम्हाला कॅपेसिटरचे मूल्य ठेवावे लागेल विशिष्ट रिपल आणि या विशिष्ट लोड करंट साठी तथापि तुम्ही लक्षात घ्या की चित्रात आणखी काही भिन्नता येऊ शकतात ज्या तुम्ही Io च्या मॅक्सिमम मूल्यासाठी मोजल्या पाहिजेत त्यामुळे तुम्ही Io च्या मॅक्सिमम मूल्याची गणना केल्यास C चे मूल्य ते हाताळण्यासाठी पुरेसे असेल आपण कमीतकमी असलेल्या रिपल साठी देखील गणना केली पाहिजे त्यामुळे मिनिमम रिपल साठी आम्हाला C चे उच्च मूल्य मिळते त्यामुळे Io च्या मूल्यानुसार मिनिमम रिपल साठी सर्वात वाईट स्थितीची काळजी घेतली की C चे मूल्य चांगले राहील तुम्ही वास्तविक सर्किटमध्ये C चे मूल्य टाकत असताना तुम्हाला आणखी एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया लक्षात घ्यावा लागेल जेव्हा तुम्ही अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइट कॅपेसिटर विकत घेता ज्याची टॉलरन्स वजा चाळीस टक्के ते अगदी शंभर टक्के अशा प्रकारची टॉलरन्स असते त्यामुळे साधारणपणे तुम्ही काय मोजता आणि मग तुम्ही काय खरेदी करता आणि मग प्रत्यक्षात मोजता त्यात खूप मोठा आणि लक्षणीय फरक असू शकतो तर सामान्यत सरावात जे केले जाते ते एकदा तुम्ही c मोजले की तुम्हाला काही 15μF किंवा 10 μF मिळतील तुम्ही त्या मूल्याच्या तिप्पट घ्याल 30μF तुम्ही ते मूल्य ठेवू शकता त्यामुळे जरी तुम्ही विकत घेतलेला कॅपेसिटर उणे चाळीस टक्के असला तरीही तो अशा प्रकारची विविधता हाताळण्यास सक्षम असेल तर अशा प्रकारे तुम्ही मूल्यांची गणना करता आता कॅपॅसिटन्समधून जात असलेल्या RMS करंटची गणना करूया कारण ते एक पॅरामीटर आहे जे आपल्याला कोणत्या पॅरामीटरची गणना करायची आहे कारण त्याचा थेट कॅपेसिटरच्या गरम होण्यावर परिणाम होईल तर ते करण्यासाठी मला या कंडक्शन पिरेड कडे परत जाऊ द्या जेव्हा करंट चालू असतो हा α वेळ डायोड चालवणारा पिरेड आहे आम्हाला α चे हे मूल्य माहित आहे का आम्हाला पीक Vm1 चे हे मूल्य माहित आहे हे येथून आहे तर Vm1cosα Vm2 असेल म्हणून आम्हाला Vm1 माहित आहे आम्हाला Vm2 माहित असलेली रिपल माहित आहे आणि म्हणून आम्हाला α माहित असणे आवश्यक आहे तर आम्हाला ते कसे मिळेल Vm2 बरोबर Vm1 cosα α बरोबरी cos 1 Vm2Vm1 Vm1 ओळखले जाते जे Vrms √2 आहे Vm2 स्पेकवरून ओळखले जाते जे Vm1 ∆Vr आहे हे सर्व इनपुट स्पेक मधून येत आहेत मग एकदा तुम्हाला α चे मूल्य कळले की तुम्ही कॅपेसिटन्समधून वाहणाऱ्या करंट ची गणना करू शकता आता मी म्हटल्याप्रमाणे आपण हे आयताकृती अंदाजे बनवणार आहोत आणि तुम्हाला या स्थितीचा वापर करावा लागेल की कॅपेसिटन्सद्वारे करंट चे एवरेज व्हॅल्यू स्टेडि स्टेट नेहमी शून्य असते तर हे क्षेत्र आहे जे कॅपेसिटरचे चार्ज अप आहे ते डायोड कण्डक्टींग आहे डायोड कण्डक्टींग नाही कॅपेसिटर डिस्चार्ज करत आहे आणि क्षेत्र हे आहे तर आम्हाला माहित आहे की हे Io आहे आणि म्हणून हे Ioπ απ T2 असेल हे क्षेत्र अर्थातच Im -Io απ T 2 आहे तर हा T 2 जोडला आहे तर हे चार्ज सह चार्ज आहे तर जर तुम्ही T2 काढून टाकले तर फक्त करंटचे rms मूल्य शोधण्यासाठी तर απ Io2 π -α π च्या ड्युटी सायकल सह पॉझिटिव्ह क्षेत्रासाठी Im -Io2 साठी Icrms हा मूळ मीन स्क्वेअर आहे तर कॅपॅसिटरच्या ESR मूल्यामध्ये हा r m s करंट स्क्वेअर कॅपॅसिटरमधून जाणाऱ्या करंटचे हे r m s मूल्य असेल त्यामुळे विशेषतः जेव्हा तुम्हाला थर्मल मॅनेजमेंट आणि थर्मल डिझाइन करायचे असेल तेव्हा हे उपयुक्त ठरू शकते तर एकदा तुम्हाला हे कळले की तुम्ही कॅपेसिटन्स निर्दिष्ट करू शकाल तर कॅपॅसिटन्स खालील प्रमाणे निर्दिष्ट केले जाऊ शकते C चे मूल्य आपण आत्ताच Io 2f∆Vr काढले आहे या समीकरणाने दिलेले मूल्य आम्हाला माहित आहे तर हा Io तुम्ही Io जास्तीत जास्त जास्तीत जास्त Io जो प्रवाहित होईल आणि ∆Vrmin चे मिनिमम मूल्य या अटींनुसार C चे मूल्य किती आहे ते तुम्हाला ही भिन्नता मिळेल मी या भिन्नतेचा उल्लेख का करत आहे ते म्हणजे इनपुट व्होल्टेज नवीन मूल्यापासून मॅक्सिमम मूल्यापर्यंत बदलते म्हणून डेल्टा Vrmin ची स्थिती कितीही वाईट असली तरी ते शोधा आणि ते लागू करा आता कॅपेसिटर व्होल्टेज रेटिंग कॅपेसिटरचे मॅक्सिमम व्होल्टेज कधीही V rms √2 असेल हे आता Vm आहे Vm स्वतः वरच्या टोकाला स्विंग होऊ शकतो कारण मी सांगितलेली टॉलरन्स 1 अधिक टक्के टॉलरन्स मूल्य जे काही 10 20 बाय 100 असेल त्यामुळे हे कॅपेसिटरला दिसणारे मॅक्सिमम मूल्य असेल तुमच्याकडे Ic rms रेटिंग देखील आहे आम्हाला नुकतेच आढळले म्हणून

तर हे RMS मूल्य असेल तर यासह आणि नंतर आपण असे म्हणू शकतो की मेक टाईप इलेक्ट्रोलाइट प्रकार अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइट असेल जो आपण सामान्यतः वापरत नाही तर हे कॅपेसिटरचे इलेक्ट्रिकल डिझाइन पूर्ण करेल आता डायोडसाठी डायोड बंद असताना तुम्हाला डायोड दिसत असेल तर त्यांना मॅक्सिमम व्होल्टेज दिसेल तर पीक इनव्हर्स व्होल्टेज पीक इनव्हर्स व्होल्टेज Vrms √2 असेल तर जर ते 230 असेल तर ते 230 √2 325 व्होल्ट असेल त्यासाठी तुम्ही अतिरिक्त द्याल त्या विशिष्ट जागेसाठी टॉलरन्स स्विंग ही कमाल असेल म्हणून जेव्हा तुम्ही डायोड निवडता तेव्हा तुम्हाला एक डायोड निवडावा लागेल ज्याचे पीक इनव्हर्स व्होल्टेज रेटिंग तुम्ही हे सूत्र वापरून गणना कराल त्यापेक्षा खूप जास्त असेल डायोडसाठी तुम्हाला दोन इतर मूल्यांची गणना करणे आवश्यक आहे एक म्हणजे एवरेज Id एवरेज आणि Id मॅक्सिमम तर आयडी मॅक्सिमम करंट सारखीच आहे रेक्टिफायरमधून वाहणारा मॅक्सिमम करंट Id मॅक्सिमम याप्रमाणेच असेल डायोडद्वारे हे Id मॅक्सिमम Im एवरेज मूल्य आहे की प्रत्येक डायोडमधून ते पर्यायी सायकल मधून वाहते तर D1 आणि D4 ते D4 पर्यंत D1 D4 पुन्हा जर तुम्ही पुढील पिवळ्या हाफ सायकल D2 आणि D3 वाहून गेलात ते येथे वाहते आणि D2 आणि D3 पुढील निळ्या हाफ सायकल पुन्हा वाहतील म्हणून म्हणून I m ड्युटी सायकल ची एवरेज α2π असेल कारण हे प्रत्येक 2π पुनरावृत्ती होते तर डायोडसाठी आपण खालील पद्धतीने एवरेज सहज शोधू शकतो डायोडमधून वाहणारा हा एवरेज करंट असेल आणि जेव्हा तुम्ही डायोड निवडता तेव्हा त्याचे रेटिंग यापेक्षा मोठे असावे आणि Im स्वतःच पीक करंट रेटिंग आहे जे या प्रकारच्या पल्स साठी अल्फापेक्षा अगदी कमी कालावधीसाठी वाहते अंदाजे तर याप्रमाणे आता तुमच्याकडे डायोड रेटिंग आहे आणि तुमच्याकडे कॅपेसिटर इलेक्ट्रिकली डिझाइन केलेले आहे आणि ही मूल्ये तुम्हाला ही उपकरणे निवडण्यासाठी मार्गदर्शक मूल्ये असू शकतात तर तुम्ही काय करू शकता की आपण ही समीकरणे स्क्रिप्ट फाइलमध्ये ठेवू शकतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला एक पुनरावृत्ती डिझाइन करायचे असेल तेव्हा तुम्ही ही स्पेसिफिकेशन बदलत राहाल आणि नंतर तुम्ही ते तपासाल गोष्टी तपासत राहा आणि कदाचित तुम्हाला एखादा विशिष्ट कंपोनेंट्स मिळणार नाही आणि नंतर कदाचित तुम्हाला काही गोष्टी बदलायच्या आहेत म्हणून त्यांना स्क्रिप्ट फाइल मध्ये ठेवणे चांगले आहे जसे की ऑक्टेव्ह किंवा मॅटलॅब त्यामुळे आपण एक ऑक्टेव्ह स्क्रिप्ट फाइल वापरणार आहोत आणि डिझाईन व्हॅल्यू काय आहेत हे पाहण्यासाठी स्क्रिप्ट फाइल वारंवार रन करू म्हणून आपल्याला शेवटी या मूल्यांची वारंवार गणना करण्याची गरज नाही ज्यामुळे कंटाळा येईल तर आता मी तुम्हाला ते एका स्क्रिप्ट फाईल मध्ये कसे ठेवायचे आणि अशा प्रकारे डिझाइन प्रक्रिया ऑटोमॅट कशी करायची ते दाखवेन कंपोनेंट्स च्या मूल्यांची रचना करण्यासाठी नमुना स्क्रिप्ट कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवतो तर हा आमचा फोल्डर संवाद आहे आम्ही DC Dc फोल्डरमध्ये जाऊ मी येथे एक नमुना आधीच तयार केला आहे तर ही m फाइल आहे मी तुम्हाला समजावून सांगेन की मी ते एका बाजूला ठेवेन त्याच वेळी मला ऑक्टेव्ह देखील आवडेल मी हे ऑक्टेव्ह घालीन मी हे एका बाजूला ठेवेन जागा जास्तीत जास्त त्यामुळे माझ्याकडे कामाची जागा आहे तर हे असे आहे मला इथे त्याच फोल्डरमध्ये जाऊ द्या मी ते आधीच लिहिले आहे त्यामुळे आपण जास्त वेळ वाया घालवू नये तुम्हाला तुमच्या स्क्रिप्टचे 3 भागांमध्ये वर्गीकरण करावे लागेल हे वाक्यरचना तुम्ही मॅट लॅब मध्ये कराल त्याप्रमाणेच आहे ज्यामध्ये आधीपासूनच एक एक्सटेनशन डॉट mextension dot m तुमच्याकडे सर्किटचे स्पेसिफिकेशन आधी लिहिलेले आहे मग तुम्ही गणनेसह पुढे जा ही सर्व गणना आहेत आणि त्यानंतर तुम्ही गणना पूर्ण केल्यानंतर दिवसाच्या शेवटी हे प्रदर्शित करू इच्छिता तर या 3 भागांमध्ये ठेवा तर स्पेसिफिकेशन साठी हे काय आहे जिथे तुम्ही पुनरावृत्ती करण्यासाठी बदल कराल या सर्व गणना या व्हेरिएबल्सवर आधारित आहेत आपण निर्दिष्ट केले आहे मी येथे योग्य व्हेरिएबल्स वापरल्या आहेत कारण मी स्क्रिप्ट्सच्या पुढील बेरीज करू शकत नाही तर Vrms हे इनपुट व्होल्टेज आहे जी मी वीस टक्के टॉलरन्स केली आहे Vr पॉवर पॉवर आउटपुट मुख्य पुरवठा फ्रिक्वेन्सी चे पीक रिपल व्होल्टेज आहे आणि गणना तुम्ही प्रथम मॅक्सिमम आणि मिनिमम किती आहे हे मोजण्याचा प्रयत्न करा पीक चे मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू जे तुम्ही सर्वात वाईट स्थितीवर मात करू शकता आम्ही चर्चा केल्याप्रमाणे या समीकरणांमधून जा परंतु मी आता समस्या व्हॅल्यू देखील वापरत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अल्फा साठी 2 व्हॅल्यू मिळतील अल्फा मिन अल्फा मॅक्स C चे व्हॅल्यू मोजण्यासाठी अल्फा ची मॅक्सिमम व्हॅल्यू निवडा मग येथे तुम्हाला व्होल्टेज मोजावे लागेल जे C आउटपुट करंट मॅक्सिमम आउटपुट करंट कॅपेसिटर RMS व्हॅल्यू पाहेल आणि नंतर डायोड निवड पीक इनव्हर्स व्होल्टेज व्हॅल्यू आयडी सरासरी आणि RMS व्हॅल्यू मग शेवटी मी fprintf स्टेटमेंट वापरतो त्यामुळे ते डिस्प्ले स्टँडर्ड आउटपुटवर ठेवले जाते तुम्ही फाइलमध्ये देखील ठेवू शकता आणि हे तुमच्या C सिंटॅक्स स्पेसिफिकेशन सारखे आहे आउटपुट पॉवर कॅपेसिटर निवड व्हॅल्यू आणि डायोड तर हे पॅरामीटर्स आहेत जे तुम्हाला आवडतील तर हे मी गुगल ड्राइव्हवर अपलोड करेन त्यामुळे तुम्ही त्यावर एक नजर टाकू शकता आणि नंतर या ओळींवर तुमची डिझाईन स्क्रिप्ट फाइल्स बनवण्याचा प्रयत्न करा तर आपण ऑक्टेव्ह कार्यक्षेत्रात जाऊ तुम्ही फक्त स्क्रिप्ट फाइल रन कराल तर आम्हाला माहित आहे की नाव रेक्ट अंडरस्कोर फिल्टर डॉट एम आहे ज्यामध्ये रेक्ट अंडरस्कोर फिल्टर लिहायचे आहे डॉट एम विस्तार देऊ नका फक्त ते चालवा त्यामुळे तुम्हाला दिसेल की हे कार्यान्वित झाले आहे कदाचित तुमच्या आधी स्क्रीन साफ करणे चांगले आहे तर ते जतन करा तर मला ते कार्य पुन्हा एकदा करू द्या तर हो स्पेसिफिकेशन्स ही आउटपुट पॉवर आहे त्या सर्व गोष्टी आणि कॅपेसिटर सिलेक्शन व्हॅल्यू 110 114 95 मायक्रो फॅराड्स तर एकदा तुम्ही डायोडची निवड या स्तरावर ठेवली की मी येथे 1e6 ने गुणाकार करत आहे की मी ते 14 पॉइंट क्रमांकाचे अंतर न ठेवता मायक्रो फॅराड्समध्ये व्यक्त करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही कितीही वेळा पुनरावृत्ती करत राहू शकता पॉवर व्हॅल्यू 1000 वॅट्स करा आणि नंतर ही स्क्रिप्ट पुन्हा चालवा त्यामुळे तुम्हाला गोष्टी बदलत आहेत हे दिसेल आणि तुम्ही त्याचा प्रयोग करत राहू शकता आणि नंतर व्हॅल्यूच्या सिम्युलेशन प्लग वर परत जाऊ शकता कारण तुम्हाला हवी असलेली व्हॅल्यू हवी आहेत तर हे तुम्हाला रेक्टिफायर सर्किट रेक्टिफायर फिल्टर सर्किटमध्ये खूप अंतर्दृष्टी देईल तर रेक्टिफायर फिल्टर सर्किटमधील दोन महत्त्वाचे कंपोनेंट्स म्हणजे डायोड आणि कॅपेसिटरचे विश्लेषण आणि डिझाइन करण्याबद्दल तुम्ही असे कराल